शुभ दुपार आता आपण इतर प्रोजेक्ट एस्टिमेशन टेक्निक सुरू करूया आम्ही प्रामुख्याने पॅरामीट्रिक मॉडेल्स विशेषत अल्ब्रेक्ट आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट मॉडेल पासून सुरवात करू तर पॅरामीट्रिक मॉडेल काय आहे ते पाहू आणि मग साईझ साठी पॅरामीट्रिक मॉडेल पाहू तर साईझ साठी पॅरामीट्रिक मॉडेलचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे फंक्शन पॉईंट्स फंक्शन पॉईंट्स जेथे सामान्यत एफर्ट ऐवजी लाईन्स ऑफ कोड एस्टिमेशन साठी वापरले जाते समजा एफर्टचे एस्टिमेशन फंक्शन पॉईंटवरुन घेतले जाऊ शकत नाही प्रथम आपण लाईन्स ऑफ कोड चे एस्टिमेशन केले पाहिजे आणि लाईन्स ऑफ कोड वापरुन आपण हे फंक्शन पॉईंट्स वापरुन केलेल्या एफर्टचे एस्टिमेशन करू शकतो तर हे मॉडेल असे कार्य करते हे बरेच फाइल टाईपा घेते आणि इनपुट आणि आउटपुट व्यवहाराचे टाईप इनपुट असतात आणि नंतर ते काहीतरी प्रोसेस करते आणि नंतर आउटपुट म्हणून सिस्टम साईझ तयार करते आम्ही काल एलओसी मॉडेलच्या अनेक कमतरता असल्याचे आपण पाहिले तर हा फंक्शन पॉईंट्स अँप्रोच आम्ही या काही एलओसीच्या बाबतीत उपस्थित असल्या काही अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू आता साईझ चे विविध पॅरामीट्रिक मॉडेल काय आहेत ते पाहू तर प्रथम आपण ते पाहूया अल्ब्रेक्ट IFPUG फंक्शन पॉईंट्स त्यानंतर आपण सिमन्स मार्क II फंक्शन पॉईंट्स नंतर कॉसमिक फंक्शन पॉईंट्स आणि नंतर कोकोमो 81 आणि कोकोमो II बद्दल चर्चा करू तर त्या सर्व पॅरामीट्रिक मॉडेल्सपैकी आज आम्ही या क्लास मध्ये आत्ता अल्ब्रेक्ट आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट वर चर्चा करू आता ते कसे कार्य करते ते पाहू तर हेतू काय आहे त्याचे फायदे काय आहेत आणि वापराची मर्यादा काय आहे तर आयएफपीयूजी म्हणजे इंटरनेशनल फंक्शन पॉइंट्स युजर्स ग्रुप तर या ग्रुप चा मूळ उद्देश फंक्शन पॉईंट्सच्या वापरास प्रोत्साहन देणे आणि प्रोत्साहित करणे हा होता कारण आम्ही आधीच पाहिले आहे की एलओसीमध्ये अनेक कमतरता आहेत या ग्रुप चा आणखी एक उद्देश म्हणजे कंसिस्टन्ट आणि ऍक्युरेट काउंटिंग गाईडलाईन्स डेव्हलप करणे आयएफपीयूजी कडून मिळणारे अनेक फायदे आहेत तर जसे फायदे इतर काउंटरसह नेटवर्किंग केले जातील जेणेकरून आपण इतर काउंटरसह नेटवर्किंग करू शकता त्याचप्रमाणे आयएफपीयूजी काउंटिंग प्रॅक्टिस मॅन्युअल देखील उपलब्ध आहेत ते रिसर्च प्रोजेक्ट हॉटलाईन वृत्तपत्रे सर्टिफिकेशन किंवा इतर काही फायदे या आयएफपीयूजीचे आहेत वापराची मर्यादा कंपनिच्या सदस्या ना आहे ज्यात जवळजवळ सर्व इंडस्ट्री क्षेत्रांचा समावेश आहे या गटात 30 देशांमधून 1200 हून अधिक सदस्य आहेत वास्तविक हा अल्ब्रेक्ट IFPUG फंक्शन पॉईंट हा अल्ब्रेक्ट्सने बनवला होता म्हणूनच जेव्हा अल्ब्रेक्ट आयबीएममध्ये काम करत असताना त्याला आढळले की वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस ची संबंधित प्रॉडक्टिव्हिटी मोजण्याची गरज आहे म्हणून ते वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेस वापरत होते वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेजेसची संबंधित प्रॉडक्टिव्हिटी मोजण्याची अत्यंत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले तर लाईन्स ऑफ कोड मोजल्याशिवाय अँप्लिकेशन ची साईझ मोजण्यासाठी काही मार्गांची आवश्यकता देखील होती कारण लाईन्स ऑफ कोड मध्ये अनेक त्रुटी आहेत तर फंक्शन पॉईंट अनॅलिसिस करण्यासाठी त्याने पाच पॅरामीटर्स ओळखले आहेत ते आपण पाहूया आणि इन्फॉर्मशन सिस्टिमच्या साईझाचे संकेत मिळविण्यासाठी त्याने प्रत्येक टाईपची फंकशनॅलिटी घटना काउन्ट केली जाते म्हणून इन्फॉर्मेशन सिस्टिमच्या साईझाचे एस्टिमेशन लावण्यासाठी त्याने प्रथम पाच पॅरामीटर्स ओळखले आहेत आणि प्रत्येक टाईपच्या फंकशनॅलिटीची घटना मोजली आहे चला पाहूया आणि मुळात काल आपण या विषयी चर्चा केलेले शेवटचे क्लास मध्ये टॉप डाऊन अॅप्रोच बॉटम अप अॅप्रोच इत्यादीसारख्या वेगवेगळ्या प्रोजेक्ट एस्टिमेशन टेक्निक तर हे अल्ब्रेक्ट आयएफपीयूजी फंक्शन पॉइंट अनॅलिसिस टॉप डाऊन अप्रोचवर आधारित आहे आता आपण पाहूया की आयएफपीयूजीला असे का वाटते की एखाद्याने एलओसी वापरु नये तर हे फंक्शन पॉईंट वापरावे आम्ही मागच्या वर्गात एलओसीची कमतरता आधीपासूनच पाहिली आहे तोपर्यंत आपण पूर्वी काय पाहिले आहे ते लवकर सुधारित करूया एलओसीच्या कमतरता आहेत आम्हाला माहित आहे की लाईन्स ऑफ कोडमध्ये हे प्रोफाइलिंग डिझाइनला पुरस्कृत करते आणि संक्षिप्त डिझाइनला दंड देते म्हणून जर आपली रचना संक्षिप्त असेल तर ती आपल्याला दंड देईल आणि कोणताही इंडस्ट्री स्टॅंडर्ड आयएसओ नाही किंवा अन्यथा लाईन्स ऑफ कोडसाठी नाही तर ही आणखी एक कमतरता आहे की इतर कुठल्याही आयएसओ स्टॅंडर्ड चा फंक्शन पॉईंट वर कसा प्रभाव पडतो हे आपण पाहु आणि आम्हाला माहित आहे की लाईन्स ऑफ कोड वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर किंवा भिन्न लँग्वेजेस मध्ये किंवा भिन्न संस्थांद्वारे सामान्य करण्यासाठी वापरल्या जाऊ शकत नाहीत काही 4GL त्यांच्याकडे लाईन्स ऑफ कोड वापर होत नाही तर मग लाईन्स ऑफ कोड त्या लँग्वेजला उपयुक्त नसतील आणि लाईन्स ऑफ कोड देखील दिशाभूल करणार्या असू शकतात तर एखाद्याने एलओसी न वापरण्याची ही काही कारणे आहेत त्याऐवजी त्याने एखाद्या फंक्शन पॉईंटसारख्या अधिक चांगल्या मेजर चा प्रयत्न केला पाहिजे फंक्शन पॉईंट्स एलओसीची समस्या कसे ओव्हरकम करतात प्रथम फंक्शन पॉईंट्स हे लँग्वेजेस पेक्षा स्वतंत्र आहेत आम्ही आधीपासूनच पाहिले आहे की एलओसी हा एकतर लँग्वेजेस प्लॅटफॉर्मवर अवलंबून आहे परंतु कार्ये असे दर्शविते की लँग्वेजेसपासून स्वतंत्र साधनांचे स्वतंत्र किंवा कार्यपद्धती स्वतंत्र नाहीत अंमलबजावणीसाठी वापर ले जातात मग अनॅलिसिस आणि डिझाइनच्या सुरुवातीच्या काळात त्यांचे कार्य समजावून सांगितले जाऊ शकते आम्ही पाहिले आहे की एलओसीद्वारे रिक्वायरमेंट अनॅलिसिस स्पेसिफिकेशन आणि डिझाइन सारख्या अनॅलिसिस डिझाइनच्या सुरुवातीच्या टप्प्यात वापरता येणार नाही तर फंक्शन पॉईंट एस्टिमेशन लावण्यासाठी वापरला जाऊ शकतो अनॅलिसिस आणि डिझाइन सारख्या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या प्रारंभीच्या टप्प्यात किती साईझ आहेत म्हणून फंक्शन पॉईंट सिस्टमच्या वापरकर्त्यांच्या एक्सटर्नल दृश्यावर आधारित असल्याने आपल्याला दिसेल की सॉफ्टवेअरचे कोणतेही सामान्य मनुष्य तांत्रिक वापरकर्ते जरी त्यांना कोणते फंक्शन पॉईंट्स बरोबर मोजले जातात हे देखील त्यांना चांगले समजेल तर हे कार्य त्यांचे एक्सटर्नल वर्तन वापरकर्त्याच्या अँप्रोचावर आधारित आहे जेणेकरुन सॉफ्टवेअरचे नॉन टेक्निकल वापरकर्ते किंवा प्रोजेक्ट जे त्यांना हे फंक्शन पॉईंट्स काय करीत आहेत किंवा त्यांचे मोजमाप देखील चांगल्या टाईपे समजू शकतात आता फंक्शन पॉइंट काउंटिंग उद्दीष्ट काय आहेत ते पाहू हे यूजरने विनंती केली आणि प्राप्त केलेली फंकशनॅलिटी मोजते तर हे मुळात यूजरने विनंती केलेली आणि यूजरने प्राप्त केलेली फंकशनॅलिटी मोजेल त्याचप्रमाणे ते अंमलबजावणीसाठी वापरल्या जाणार्या टेक्निकल ज्ञानापासून स्वतंत्रपणे सॉफ्टवेअर डेव्हलप आणि मेंटेनन्स मोजतो हे आम्ही आपल्याला आधीच सांगितले आहे की हे वापरलेल्या कोणत्याही तंत्रज्ञानापासून स्वतंत्र आहे म्हणूनच ते सॉफ्टवेअर डेव्हलप आणि मेंटेनन्स ऍक्टिव्हिटीज च्या एफर्ट चे मोजमाप करू शकते तर मेजरमेंट प्रोसेस चे ओव्हरहेड कमी करणे खूप सोपे आहे तर फंक्शन पॉईंटचा वापर करून तुम्ही मेजरमेंट प्रोसेसचे ओव्हरहेड कमीत कमी करू शकता आणि त्याचप्रमाणे आणखी एक उद्दीष्ट कार्य म्हणजे विविध प्रोजेक्ट आणि संस्था यांच्यात कंसिस्टन्ट मेजर असतात म्हणूनच हे विविध प्रोजेक्ट आणि संस्था यांच्यात कंसिस्टन्ट कार्य करते मग आपण फंक्शन पॉईंट् काउंट का वापरावे आपण फंक्शन पॉईंट्स कधी मोजले पाहिजे म्हणूनच मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की आपण केवळ कोडिंगच वापरु शकत नाही परंतु कोडिंग सुरू होण्यापूर्वी रिक्वायरमेंट अनॅलिसिस फेज आणि डिझाईन असू शकते म्हणूनच मी म्हणतो की सॉफ्टवेअर डेव्हलपमेंटच्या सुरुवातीच्या टप्प्यात वापरले जाऊ शकते आणि वारंवार वापरले जाऊ शकते तर आपण पहाल की प्रोजेक्ट जे डिलिव्हर होत आहे त्याचे किती लवकर आपण मूल्यांकन करू शकता ते जितके लवकर कंट्रोल मध्ये येईल तितका अधिक चांगला कंट्रोल करता येईल आपण त्याचे परीक्षण करू शकता आयएफपीयूजी 4 1 च्या इंटर्नल अनेक नियम व गाईडलाईन्स आहेत या नियम आणि गाईडलाईन्समुळे एकदा रिक्वायरमेंट निश्चित झाल्यावर फंक्शन पॉईंट मोजणे शक्य होते म्हणून एकदा रिक्वायरमेंट फ्रीझ केल्यानंतर आयएफपीयूजी 4 1 मध्ये प्रदान केलेल्या नियम व गाईडलाईन्स वापर करुन आपण सहजपणे फंक्शन पॉइंट्स मोजू शकता फंक्शन पॉईंट्सच्या साईझाचे एस्टिमेशन संपूर्ण डेव्हलपमेंट सायकल मध्ये निरंतर रिफाइन केले जाऊ शकते कृपया पहा फक्त एकदाच याचे एस्टिमेशन काढले जात नाही तर प्रथम आपण प्रारंभिक एस्टिमेशन काढावे लागेल त्यानंतर ते एस्टिमेशन सतत रिफाइन केले जाऊ शकतात किंवा आपल्याला संपूर्ण डेव्हलपमेंट मध्ये भिन्न अपडेटेड इन्फॉर्मेशन मिळते फंक्शन पॉईंट्स कृपया लक्षात ठेवा की संपूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये रिकॉऊंटिंग होते याची नोंद घ्यावी ते संपूर्ण डेव्हलपमेंट प्रोसेस मध्ये रिफाइन केले जाऊ शकतात म्हणूनच ते स्कोप किंवा क्रिप आणि ब्रेकेज मोजू शकते फंक्शन पॉइंट कंप्यूटेशन मध्ये कोणत्या स्टेप्स समाविष्ट आहेत ते पाहू तर प्रथम आपण ओळखावे लागणार्या पहिल्या स्टेप मध्ये काउंटिंग स्कोप आणि अँप्लिकेशन बॉउंडरी ओळखण्याची आवश्यकता आहे काउंटिंग स्कोप आणि अँप्लिकेशन बॉउंडरी काय आहे ओळखण्याची आवश्यकता आहे मग आपल्याला दोन गोष्टी काउन्ट कराव्या लागतील आपल्याला डेटा फंकशन्स मोजावी लागतील तसेच आपल्याला ट्रान्झॅक्शनल फंकशन्स देखील मोजावी लागतील येथे डेटा फंक्शन्समध्ये इनपुट प्रमाणे आऊटपुट ते इनपुट डेटा आउटपुट डेटा आपल्याला मोजावे लागणार वैगरे आणि मोजणीमध्ये ट्रान्झॅक्शनल फंक्शन्स म्हणजे मुख्यतः फाईल ट्रान्झॅक्शन वैगरे किंवा इंटरफेस मोजावे लागतात मग आपल्याला फंक्शन पॉईंट्स निश्चित करावे लागेल आणि हे आता अप्रिय आहे आपण दुसरे काहीही रिफाइन केले नाही म्हणून आम्हाला हे प्रथमच मिळत आहे आम्ही त्याला अयोग्य फंक्शन पॉईंट म्हणतो तर काय डेटा फंक्शन आणि ट्रान्झॅक्शन फंक्शन काउन्ट चा उपयोग करून आपण अनियंत्रित फंक्शन पॉईंट काउन्ट निर्धारित करू शकता कारण मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की तुम्हाला फंक्शन पॉईंट्स रिफाइन करावे लागतील तर व्हॅल्यू ऍड्जस्टमेंट फॅक्टर म्हणून ओळखल्या जाणार्या फॅक्टरचा उपयोग करून हे कसे रिफाइन केले जाऊ शकते हे शोधण्याचे एक सूत्र आहे जे मी काही मिनिटांनंतर सांगेन तर मग आपल्याला व्हॅल्यू ऍड्जस्टमेंट फॅक्टर निश्चित करावा लागेल आता हा अनऍडजस्टेड फंक्शन पॉईंट आणि व्हॅल्यू अॅडजेस्ट फॅक्टर त्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला ऍडजस्टेड फंक्शन पॉईंटकाउन्ट मिळेल तर फंक्शन पॉईंट कॉम्पुटेशन च्या स्टेप्स वापरल्या जातात फंक्शन पॉइंट अनॅलिसिसचे मुख्य घटक काय आहेत ते पाहू या तेथे पाच मुख्य घटक किंवा एक्सटर्नल वापराचे टाईप आहेत जे त्यांना फंक्शन पॉइंट अनॅलिसिस मध्ये ओळखले जातात की एक्सटर्नल इनपुट एक्सटर्नल आऊटपुट एक्सटर्नल इन्क्वायरी लॉजिकल इंटर्नल फाइल्स आणि एक्सटर्नल इंटरफेस फाइल्स तर हे फंक्शन पॉईंट अनॅलिसिस मध्ये वापरले जाणारे मूलभूत पाच घटक आहेत त्यांना अल्ब्रेक्ट टर्मिनलॉजि म्हणून देखील ओळखले जाते त्यांना एक्सटर्नल यूजर टाईप म्हणून देखील ओळखले जाते आता पाहूया की मी सांगितलेले पाच घटक आपण डिफाइन करू त्यांचा नेहमीचा अर्थ असला तरी आपण पटकन डिफाइन करू या तर एक्सटर्नल इनपुट क्रमवारीत ज्यास आम्ही ईआय म्हटले आहे ते इंटर्नल कॉम्पुटर फाइल्स ला अपडेट करणारे ट्रान्झकॅशन्स दर्शवितात जे इंटर्नल कॉम्पुटर फाइल्स ला अपडेट करेल तर ही फंकशन्स एक्सटर्नल इनपुट टाईप म्हणून ओळखली जातात आणि एक्सटर्नल आऊटपुट टाईप येथे असे व्यवहार आहेत जे इंटर्नल कॉम्पुटर फाइल्समधून डेटा काढून आणि प्रदर्शित करतात इंटर्नल कॉम्पुटर फाइल्स काय करतात म्हणून ट्रान्झकॅशन्स म्हणजेच ते इन्फॉर्मेशन काढेल त्यामुळे मुळात हे आउटपुट टाईप आहेत आणि सामान्यत भिन्न रिपोर्ट तयार करणे समाविष्ट असते तर रिपोर्ट तयार करणे हे त्या फंकशन्स चे आउटपुट टाईप असेल आणि पुढील एक एक्सटर्नल इन्क्वायरी टाईप आहेत येथे यूजरने अकशन इनिशिएट केली ज्या इन्फॉर्मेशन प्रदान करतात परंतु कॉम्प्युटर फाइल्स अपडेट करीत नाहीत तर आपण पाहू शकता की एक्सटर्नल इनपुटस मध्ये ते कॉम्पुटरच्या फायली अपडेट करतात परंतु हे फक्त इन्क्वायरी आणि इन्क्वायरी आहे की कोणतेही अपडेट केले जाणार नाही केवळ यूजरने इन्फॉर्मेशन प्रदान करणारे व्यवहार सुरू केले परंतु कॉम्प्युटर फाइल्स अपडेट करीत नाहीत सामान्यत यूजर ला काही इन्फॉर्मेशन आवश्यक असते जी सिस्टमला मार्गदर्शन करते ज्यास यूजर ला आवश्यक असलेल्या इन्फॉर्मेशनची आवश्यकता असते तर येथे एक्सटर्नल इन्क्वायरी टाईप मध्ये यूजरकाही डेटा इनपुट करेल जो सिस्टमला इन्फॉर्मेशन साठी मार्गदर्शन करेल ज्या यूजर ला आवश्यक असलेल्या इन्फॉर्मेशनसाठी सिस्टमला मार्गदर्शन करेल तर नंतर लॉजिकल इंटरफेस किंवा एल आय एफ फाईल तर हे अंदाजे सिस्टम अनॅलिसिस डिझाइनच्या मध्ये डेटा स्टोअर सारखे आहे तर ज्यांनी सिस्टिम अनॅलिसिस डिझाइन चा अभ्यास केला आहे त्यांनी डेटा स्टोअरचा अभ्यास करणे आवश्यक आहे तर येथे एल आय एफ हे साधारणपणे समान आहे हे डेटा स्टोअरच्या बरोबरीचे आहे तयार केले गेले आहे आणि म्हणूनच सामान्यतः हे टाईप टार्गेट सिस्टिम द्वारे तयार आणि ऍक्सेस केले जातात आणि एक्सटर्नल इंटरफेस फाइल टाईप हे प्रतिनिधित्व करतात डेटा स्टोअरमधून प्राप्त केलेला डेटा जो प्रत्यक्षात दुसर्या भिन्न अँप्लिकेशनद्वारे रिट्रिव्ह केला जातो म्हणूनच याला एक्सटर्नल इंटरफेस फाइल टाईप म्हणून ओळखले जाते हे फंक्शन पॉइंट चे पाच पॅरामीटर्स आहेत ज्या आम्ही चर्चा केल्या आहेत आणि मुळात आपण ज्या सर्व गोष्टींवर चर्चा केली त्यांचे सारांश येथे दिले गेले आहेत अधिक स्पष्टीकरण दिले गेले आहे आपण स्वत पाहू शकता मग आम्ही दिलेल्या व्याख्यांच्या काही उदाहरणांसह आपण पाहू या जसे की मी तुम्हाला आधीच सांगितले आहे की एक्सटर्नल इनपुट कुठल्यातरी अँप्लिकेशन बॉउंडरी च्या बाहेरून येणार्या डेटावर प्रोसेस करते एक्सटर्नल इनपुट ते देत आहे आणि उदाहरणार्थ हे आहे की काही ऑनलाइन एन्ट्री आणि एक्सटर्नल इनपुट देत आहे आणि मग हा व्यवहार म्हणजे काय होईल ते ग्राहकांची इन्फॉर्मेशन अपडेट करेल आणि नंतर ग्राहक इन्फॉर्मशन फाइल कोठे मिळेल फाईल अपडेट केली जाईल तर हे एक्सटर्नल इनपुट हे बाहेरील अँप्लिकेशन बॉउंडरी च्या आलेल्या डेटावर प्रोसेस करेल डेटा अपडेट करेल आणि एक्सटर्नल आऊटपुट मध्ये हे अॅप्लिकेशन बॉउंडरी च्या बाहेर पाठविलेला डेटा जनरेट करते येथे डेटा एक्सटर्नल इनपुट मध्ये एक्सटर्नल अँप्लिकेशन बॉउंडरी मधून येत आहे परंतु एक्सटर्नल आउटपुटमध्ये डेटा अँप्लिकेशन बॉउंडरीच्या बाहेर पाठविला जातो कृपया आपण येथे हे पहाता की ग्राहक म्हणतात इन्फॉर्मेशन फाइल आहे आणि नंतर प्रोसेस आहे ग्राहकांची माहिती कोणत्या श्रेणीमध्ये आहे हे एक्सटर्नल आउटपुट असलेल्या युजरला बाहेरील सारांश सारखी माहिती पाठवते म्हणूनच हे एक्सटर्नल आऊटपुट चे एक उदाहरण आहे इन्क्वायरी बद्दल काय आहे तर एक्सटर्नल इन्क्वायरी चे आउटपुट डेटा रिट्रिव्हल असे परिणाम आहे परिणामांमध्ये कोणताही डीराइव्ह डेटा नाही तर येथे आपण काही अपडेट करू शकत नाही जे काही डेटा रिट्रिव्ह करते तेव्हा केवळ काही डेटा तयार करते तर येथे आणि या निकालात कोणताही जनरेट केलेला डेटा असू शकत नाही तर येथे शेवटचा यूजरकाही क्वेरी ची इन्क्वायरी करत असेल आणि ग्राहकांच्या इन्फॉर्मेशनचे डिटेल्स ही इन्क्वायरी असू शकते तर हि ग्राहकांची इन्फॉर्मेशन डिस्प्ले करण्याची सोपी प्रोसेसआहे ग्राहकांच्या इन्फॉर्मेशन फाईलमधून हा डेटा मिळत आहे आणि डेटा मिळाल्यानंतर तो एन्ड यूजर कडे जात आहे म्हणूनच ते एक्सटर्नल इन्क्वायरीचे उदाहरण आहे पुढे इंटर्नल लॉजिक फाईलची व्याख्या आहे तर इंटर्नल लॉजिक फाइल लॉजिकली संबंधित डेटाचा यूजर ओळखण्यायोग्य गट आहे तर मुळात हा लॉजिकली संबंधित डेटाचा एक समूह आहे जो अँप्लिकेशनच्या हद्दीत ठेवला जातो एक्सटर्नल नाही कृपया लक्षात ठेवा हे एक्सटर्नल नाही हे अँप्लिकेशन च्या हद्दीत ठेवले जाते जसे की आपण पाहिले आहे शेवटचा यूजर जो काही ग्राहक इन्फॉर्मेशन पाठवितो नंतर ही प्रोसेस प्राप्त केलेली ग्राहक इन्फॉर्मेशन अपडेट करते आणि त्यानुसार ते ग्राहक इन्फॉर्मेशन फाईल मध्ये ग्राहक इन्फॉर्मेशन अपडेट करते तर ग्राहक इन्फॉर्मेशन फाईलला इंटर्नल लॉजिकल फाइल असे समजले जाईल आणि शेवटची एक एक्सटर्नल इंटरफेस फाइल आहे तर हा डेटाचा यूजर ओळखण्यायोग्य गट आहे जो अँप्लिकेशनद्वारे संदर्भित आहे तर मुळात हा डेटाचा समूह असतो जो अँप्लिकेशनद्वारे संदर्भित केला जातो परंतु तो दुसर्या अँप्लिकेशनच्या हद्दीत राखला जातो हे एक्सटर्नल इंटरफेस फाइल आहे म्हणूनच ते दुसर्या अँप्लिकेशनच्या हद्दीत राखले जाते हे इंटर्नल नाही हे आधीपासूनच आपण इंटर्नल गोष्टी पहात आहोत जे हे होत आहे ते अँप्लिकेशन च्या हद्दीत आहे म्हणूनच ही इंटर्नल लॉजिकल फाईल आहे परंतु येथे आपण ही फाईल बॉउंडरी च्या बाहेर पाहू शकता हे ठीक आहे म्हणूनच हे बॉउंडरी च्या आतच कायम आहे हे या सध्याच्या अँप्लिकेशन च्या हद्दीबाहेर आहे ते कोठेतरी बाहेर आहे म्हणूनच नाव एक्सटर्नल इंटरफेस फाइल आहे उदाहरणार्थ येथे एन्ड यूजर स्टोअरमध्ये कोठेतरी झिप कोड टेबल मध्ये पिन कोड आणि पिन कोड वैध करतो आणि अपडेट करतो तर वैधतेसाठी मेसेज ला येथे जाणे आणि येथे यावे लागेल आणि नंतर ते ग्राहक इन्फॉर्मेशन फाईल अपडेट करेल तर येथे पिन कोड टेबल एक्सटर्नल इंटरफेस फाइल चे प्रतिनिधित्व करते आता आपण त्वरित एक छोटेसे उदाहरण घेऊ की आम्हाला पर्चेस ऑर्डर द्यावयाची आहे आणि इनपुट डेटा आयटम जसे तारीख सप्लायर संख्या उत्पादन कोड आवश्यक प्रमाण आवश्यक तारीख इत्यादि सारख्या आहेत आउटपुट डेटा आयटम जसे पर्चेस क्रमांकासारखे असतात हे सिस्टमद्वारे जनरेट केले जातात संदर्भित संस्था या टाईपचे घटक आहेत जसे उत्पादन खरेदी ऑर्डर सप्लायर पर्चेस ऑर्डरआयटम इत्यादि आता आपल्याला सिस्टमच्या साईझ चे एस्टिमेशन करायचे आहे हे कसे करता येईल ते पाहू तर सिस्टीम साईझ मोजण्यासाठी आपण ज्या गोष्टी करता त्या केल्या पाहिजेत प्रत्येक फंक्शनसाठी प्रथम एनआय इनपुट डेटा आयटमची संख्या शोधा त्यानंतर आउटपुट डेटा आयटमची संख्या शोधा त्यानंतर एंटिटीज ची संख्या रीड केलेली किंवा अपडेट केलेली जे एन ई आहे आणि नंतर सर्वांसाठी फंक्शन संख्या शोधल्यानंतर प्रत्येक फंक्शन मोजणीसाठी फंक्शन संख्या शोधल्यानंतर हे संपूर्ण सिस्टमसाठी आहात मग हे समाविष्ट केले जाईल हे आपल्याला संपूर्ण सिस्टमसाठी इनपुट डेटा आयटमची संख्या देते संपूर्ण सिस्टमसाठी आउटपुट डेटा आयटम एन ओ आणि संपूर्ण सिस्टमसाठी एन किंवा ई रीड किंवा अपडेटेड घटकांची संख्या आपण एक लहान उदाहरण घेतल्यास हेसॅम्पल उदाहरण आहे जिथे रिक्वायरमेंट्स ठीक आहेत तर या रिक्वायरमेंट्स च्या फंकशनॅलिटीज आहेत तर ए 1 10 इनपुट आहेत ए १ २ आऊटपुट आहेत आणि ए २ एंटीटी 4 ऍक्सेस करेल तर या १२ रिक्वायरमेंट्स आहेत सर्व १२ रिक्वायरमेंट्साठी आऊटपुट शोधावे लागेल ज्या १२ रिक्वायरमेंट्साठी एंटीटी ऍक्सेस काउन्ट शोधावा लागेल मग आपण काय करता हे सर्व लहान एंड्स आहेत हे सर्व आपण पाहू शकतो प्रत्येक फंकशन काउन्ट साठी आपण स्मॉल एन ने रिप्रेझेन्ट करू आणि संपूर्ण सिस्टिम साठी तो कॅपिटल एन वर डिपेन्ड आहे तर आपण पाहू शकता कॅपिटल एन सगळ्या समेशन चा काउन्ट आहे आणि तो 120 आहे आणि त्याचप्रमाणे संपूर्ण सिस्टिम साठी आऊटपुटची संख्या एन आहे ते 120 च्या समान आहे त्याचप्रमाणे संपूर्ण सिस्टिम साठी काउन्ट ची सम 60 आहे तर अशा प्रकारे आपण इनपुट आउटपुट एंटीटी ऍक्सेस संपूर्ण अँप्लिकेशन च्या साईझ शी संबंधित असेल आता आपण बघू की अल्ब्रेच्टने विविधअँप्लिकेशन फंक्शहे न पॉईंट शोधण्यासाठी एक फॉर्म्युला प्रस्तावित केला आहे म्हणून त्याने एक्सटर्नल यूजर टाईप ला भिन्न श्रेणींमध्ये वर्गीकृत केले आहे जसे की एक्सटर्नल यूजरच्या टाईपांची बेरीज कमी कॉम्प्लेक्स असू शकते त्यातील काही मध्यम कॉम्प्लेक्स आहेत आणि त्यातील काही उच्च कॉम्प्लेक्स आहेत त्यानुसार त्यांनी कॉम्प्लेक्सिटीनुसार या एक्सटर्नल यूजरसाठी काही वजन काही गुणक प्रस्तावित केले आहेत एक्सटर्नल इनपुट साठी जसे की ते कमी कॉम्प्लेक्स किंवा लो कॉम्प्लेक्स अँप्लिकेशन असल्यास ते 3 आहे मध्यम कॉम्प्लेक्स अँप्लिकेशन साठी ईआय 4 च्या बरोबरीचा आहे उच्च कॉम्प्लेक्स अँप्लिकेशन साठी EI चे मूल्य 6 इतके आहे म्हणूनच त्याने बाहेरील यूजर च्या भिन्न टाईपांकरिता काही गुणाकार प्रस्तावित केले आहेत त्यांना अल्ब्रेक्ट असे म्हणतात त्यांना अल्ब्रेक्ट कॉम्प्लेक्सिटी मल्टीप्लायर्स म्हणून ओळखले जाते हे मल्टीप्लायर्स फंक्शन पॉईंट्सच्या काढण्यामध्ये वापरले जाते चला एक लहान उदाहरण घेऊ आपल्याकडे स्पेल चेकिंग सॉफ्टवेअर तयार करायचे आहे असे तेथे कसे आपण कसे शोधू शकता हे एक लहान उदाहरण घेऊ स्पेल चेकर डाक्युमेंट फाइल आणि ऑपशनल पर्सनल डिरेक्टरी फाईल कडून इनपुट घेते तर स्पेल चेकर यामध्ये अशा सर्व शब्दांची यादी होते जे यापैकी कोणत्याही फाइल्समधील सामग्रीत नसतात यूजर प्रोसेस केलेल्या शब्दांच्या संख्येवर प्रश्न विचारू शकतो आणि स्पेल्लिंग मधील त्रुटीं प्रक्रियेच्या वेळी विचारू शकतो म्हणूनच जर तुम्ही रेखाटू शकले आपल्याला फ्लो डायग्राम माहित असेल अशी आशा आहे तर आपण सहजपणे डेटा फ्लो डायग्राम किंवा या संदर्भातील आकृती रेखाटू शकता जिथे आपण पाहू शकता की यूजरने ही इन्फॉर्मेशन प्रक्रियेत पाठवू शकते आणि ही प्रोसेस काय करू शकते हे स्पेल चेकर काही प्रोसेस करू शकेल आणि आउटपुट देईल आणि आता आपल्याला फंक्शन पॉईंट्स शोधायचे आहे कसे केले जाऊ शकते आपण याकडे पाहिले तर आपण ते पाहू शकता की 2 इनपुट काय आहेत जर आपल्याला प्रोग्राम डॉक्युमेंट फाइलवर आणि ऑपशनल पर्सनल डिरेक्टरी वर उदाहरणार्थ 2 इनपुट दिसतील म्हणून हे मी दर्शविलेले दोन इनपुट आहेत जे 2 यूजर इनपुट डॉक्युमेंट फाइलनेम आणि पर्सनल डिरेक्टरी नेम आहेत आणि ते सरासरी कॉम्प्लेक्स किंवा मध्यम कॉम्प्लेक्स म्हणून रेटिंग केलेले असू शकतात 3 यूजरआउटपुट आहेत ते त्रुटी किंवा अहवाल काय आहेत शब्दांची संख्या आणि चुकीचे स्पेलिंग त्रुटी गणना देखील आहेत तसेच त्यांना सरासरी कॉम्प्लेक्सिटी किंवा मध्यम कॉम्प्लेक्सिटी मानले जाईल यूजरने दोन गोष्टींची विनंती केली की 2 क्वेरी असतील 2 क्वेरी काय आहेत प्रोसेस केलेल्या शब्दांची संख्या आणि शब्दलेखन त्रुटींची संख्या ते क्वेरी म्हणून बनविल्या जाऊ शकतात तर त्यांना सरासरीप्रमाणे मानले जाऊ शकते जेणेकरून 2 यूजरक्वेरी किंवा 2 यूजर ची विनंती असेल शब्दकोश आहे ही एक इंटर्नल लॉजिकल फाईल आहे जिथे त्या सर्व साठवलेल्या आहेत आणि तेथे दोन एक्सटर्नल फाईल्स आहेत त्या काय आहेत डॉक्युमेंट फाइल तसेच पर्सनल डिरेक्टरी पर्सनल डिरेक्टरी सरासरी त्या समस्येमध्ये अशा टाईपे वर्णन केलेल्या गोष्टी पहा तसेच आकृतीमध्ये देखील दर्शविल्या गेल्या आहेत ज्या आपण आकृतीकडे पाहू शकता आता फंक्शन पॉईंट शोधणे हे आमचे उद्दीष्ट आहे तर या अल्ब्रेक्टने एक सूत्र प्रस्तावित केले आहे आणि या नुसार हे सूत्र कुठे असावे हे पाहू या हे ठीक आहे तर आता सूत्र असे म्हणतो की यूएफपी 4 च्या इनपुटच्या संख्येइतके आणि 5 मधील आऊटपुटच्या संख्येइतके आणि 4 च्या संख्येच्या फायलींची संख्या आणि अधिक म्हणजे इंटरनल इंटरफेसची संख्या 10 आणि इंटर्नल फाइल्स ते कसे मिळाले हे पाहूया तर आपण वापरू शकता असे एक सूत्र आहे तर यूएफपीची गणना केली जाऊ शकते जसे की या पॅरामीटरचा सारांश आपण जे काही घेत आहात त्यामध्ये त्याचे वजन असेल तर आपल्याला हे पॅरामीटर घ्यावे लागेल आणि नंतर तिथले वजन गुणाकार होईल सारांश घ्यावे लागेल तर जर आपण हे येथे पाहात असाल तर पॅरामीटर्स म्हणजे काय ते येथे युएफपी मोजले गेले आहे पॅरामीटर्स ठीक आहेत तर आता आपण पाहु शकतो की यूएफपीची संख्या 4 मध्ये इनपुटची संख्या आणि 5 मध्ये आउटपुटची संख्या आणि 4 मधील इन्क्वायरीची संख्या आणि 10 मध्ये इंटरफेसची 10 आणि संख्या संख्येमध्ये आहे तर मग काय होत आहे म्हणून येथे मुळात हे वजन आहेत 4 5 आणि 4 10 हे वजन आहेत वजन एव्हरेज प्रोजेक्टसाठी निवडले आहे कारण सर्व पॅरामीटर्स टाइप एव्हरेज आहेत तर ही एव्हरेज मूल्ये घेतली गेली आहेत आणि नंतर आपण त्यास गुणाकार करा आणि ते सारांश घेतील तर शेवटी तुम्ही निरीक्षण करत आहात की यूएफपी 55 येत आहे तर हा अनियंत्रित फंक्शन पॉईंट आहे तर या कमी अड्जस्ट असलेल्या फंक्शन पॉईंट नंतर आपल्यास प्रारंभिक मूल्य पाहायचे आहे मग त्यास रिफाइन केले जाऊ शकते आता हे कसे रिफाइन करता येईल ते पाहू तर अल्ब्रेच्टने 14 सामान्य सिस्टम वैशिष्ट्यांचा प्रस्ताव दिला होता ज्याचे मूल्यांकन केले जाते आणि ते व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर काढण्यासाठी वापरले जाते त्याला व्ही ए एफ म्हणून ओळखले जाते कधीकधी ते टी सी एफ टेकनिकल कॉम्प्लेक्सिटी फॅक्टर म्हणून ओळखले जाते र ही सर्वसाधारण सिस्टीमची वैशिष्ट्ये आहेत जसे डेटा कॉम्युनिकेशन डिस्ट्रीब्युटेड डेटा प्रोसससिंग वैगरे आणि अंतिम गणना आपण आधीपासूनच वापरलेल्या अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट वर आधारित आहे मग हे व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर आहे तर व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर काढण्यासाठी एक फॉर्मुला आहे जसे की हे व्हीएएफ म्हणजे टीडीआय गुणिले 0 01 अधिक 0 65 आहे तर टीडीआय म्हणजे काय ते सांगा तर मग असे काय झाले की ते 14 पॅरामीटर्स आहेत ज्या त्यांना 0 ते 5 च्या श्रेणीत काही मूल्ये दिली जातात ही डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स किंवा डीआय म्हणून ओळखली जातात जेथे 0 उपस्थित नसते किंवा नॉट इन्फ्लुएन्स एक हा इंसिडेंटल इन्फ्लुएन्स आहे आणि 5 हा स्ट्रॉंग इन्फ्लुएन्स पॅरामीटर आहे तर येथे ते लिहिलेल्या व्हीएएफच्या मूल्याची गणना कशी करतात याबद्दल डीआयएचे मूल्य निश्चित करण्यासाठी आम्हाला 0 ते 5 च्या प्रमाणात 14 सामान्य सिस्टिम तील प्रत्येक वैशिष्ट्याचे मूल्यांकन करावे लागेल त्यास डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स असे म्हणतात तर मग सर्व 14 सिस्टमचे आपल्याला डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स वाढवावे लागेल यामुळे टीडीआय वाढीस लागेल जो एकूण डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स आहे मग आपल्याला या फॉर्मुल्यात टीडीआयचे मूल्य समाविष्ट करावे लागेल जे व्हिएफचे मूल्य शोधण्यासाठी व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर किंवा कॉम्प्लेक्सिटी ऍक्टर आम्हाला फंक्शन पॉईंटचे मूल्य रिफाइन करायचे आहे तर व्हीएएफ म्हणजे टीडीआय गुणिले 0 01 अधिक 0 65 आहे हे अल्ब्रेच्टने आधीपासूनच आपल्या संशोधनातून शोधले आहे तर हे व्हीएएफ किंवा हे टीसीएफ हे विकासाच्या एफर्टवर संबंधित मापदंडाचा एकूण परिणाम दर्शवितो तर ही करण्याची प्रोसेस आहे समजा 14 सामान्य सिस्टिम ची वैशिष्ट्ये जिथे आहेत तेथे हेच उदाहरण चालू राहील समजू या व्हॅल्यूज जवळपास सरासरी आहेत ती 3 आहे कारण मी आधीच तुम्हाला 0 ते 5 दरम्यान व्हॅल्यू असल्याचे सांगितले आहे समजा हे 3 असेल तर आपण कसे मोजू शकता म्हणून टीडीआय आणि टीडीआय कसे मोजले जातील हे मी व्हीएएफ फॉर्म्युला मध्ये आधीच सांगितले आहे जर 1 साठी डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स ची व्हॅल्यू 3 आणि 14 असेल म्हणजे 42 आहे तर व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर 42 असेल ज्यामध्ये शून्य बिंदू टीडीआय गुणिले 0 01 पहा तर हे 42 गुणिले 0 01 अधिक 0 65 हे 1 07 इतके असेल तर शेवटी अडजस्टेड फंक्शन पॉईंट याची गणना खालील प्रमाणे केली जाऊ शकते जी यूएफ़पीच्या गुणिले व्हिएएफ आहे आपल्याला अन अडजस्टेड फंक्शन पॉईंटला गुणिले व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर करावे लागेल ज्यानंतर आपल्याला ते 58 85 मिळेल तर दिलेला संपेल चेकर साठी दिलेले हा फंक्शन पॉईंट पॉईंट आहे आता आपण येथे एक उदाहरण घेऊया प्रत्येक पॅरामिटरच्या डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स किती प्रमाणात निवड केली आहे ते 3 सारखे आहेत काय परंतु भिन्न डीआय सह 14 सामान्य सिस्टम वैशिष्ट्यांप्रमाणेच हे वेगळे असल्यास काहीतरी 3 काहीतरी 0 काहीतरी 4 आणि काहीतरी 5 सारखे तर ते 0 ते 5 दरम्यान आहे तर मग एकूण डिग्री ऑफ इन्फ्लुएन्स हे त्यांची सारांश आहे ते 36 आहे आणि आपण असे म्हणू शकता की आता हे व्हॅल्यू अडजस्टमेन्ट फॅक्टर वरील सूत्रात 36 ठेवले जाईल जे 1 01 पर्यंत वाढेल आणि एकदा व्हीएएफची गणना केली की आपण सहजपणे अडजस्टेड फंक्शन पॉईंट मोजू शकता अडजस्टेड फंक्शन पॉईंट म्हणजे यूएफपीच्या गुणिले अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट तर हे 55 55 येते तर आपण जीएससीची जनरल सिस्टिम ची वैशीष्ट्ये समान आहेत दुसर्या बाबतीत जनरल सिस्टिम वैशिष्ट्यांचे मूल्य भिन्न आहे अडजस्टेड फंक्शन पॉईंट्स कसे शोधायचे ते ठीक आहे तर आणखी एक लहान उदाहरण आहे हे आपण स्वतः पाहू शकता ते उदाहरण वाचून तुम्हाला कळेल की तेथे किती इनपुट्स आहेत आणि मी येथे घेतले आहेत दोन इनपुट एक मध्यम दुसरा उच्च आहे आणि एक असे आहे जे मध्यम कॉम्प्लेक्स आउटपुट आहे एक इंटर्नल फाइल ती मध्यम कॉम्प्लेक्सिटी आहे आणि एक सोपी इंटरफेस फाइल जी एक सोपी आहे म्हणून त्या सर्व गोष्टी एकत्र करा तर एकूण यूएफपी तुम्हाला किती 30 एफपीच्या बरोबरीचा मिळेल तर जर मागील प्रोजेक्ट जर आपण आधीपासूनच अशा टाईपचे प्रोजेक्ट डेव्हलप केले असतील आणि मागील प्रोजेक्ट ने एका दिवसासाठी 5 फंक्शन पॉईंट्स डिलिव्हर केले असतील तर आपण सहज गणना करू शकता की आपल्याला 6 दिवस 35 बाय 30 बाय 5 पर्यंत घ्यावे लागेल जेणेकरुन हा प्रोजेक्ट डेव्हलप करण्यासाठी आपल्याला 6 दिवसांचा कालावधी लागेल तर इतर एक्सरसाइझ दिले आहेत जेणेकरून आपण सराव करू शकता प्रत्येक एक्सरसाईज साठी हे जाणून घ्या की अन अडजस्टेड फंक्शन पॉईंट काय आहे मग व्हीएएफ काय आहेत त्या सर्व गोष्टी चा गुणाकार करा तर तुम्हाला अल्ब्रेक्ट फंक्शन पॉईंट मेथड वापरुन एकूण फंक्शन पॉईंट मिळेल तर शेवटी येथे आम्ही अल्ब्रेक्ट आयएफपीयूजी फंक्शन पॉईंट अनॅलिसिस बद्दल चर्चा केली आम्ही यासंदर्भात काही उदाहरणे घेतली आहेत आणि पुढच्या वर्गात मी यासाठी आणखी काही उदाहरणे घेईन त्यानंतर एफपी मोजणी करण्यासाठी काही स्टेप्स वर आपण चर्चा केली पाहिजे नंतर आपण फंक्शन पॉईंट चे वेगवेगळे पॅरामीटर्स देखील सादर केले आहेत आणि त्यानंतर काही योग्य उदाहरणांसह आयएफपीयूजी फंक्शन पॉइंट मोजणी स्पष्ट केली आहे आम्ही या दोन पुस्तकां मधील संकल्पना प्रामुख्याने घेतल्या आहेत आम्ही याकडे लक्ष देऊ शकतो खूप खूप धन्यवाद